तर शुभ दुपारआम्ही प्रबलित चिनाईच्या डिझाइनकडे पहात आहोत आणि आज मी आपल्याला प्रबलित चिनाई संहंगाचा एक विहंगावलोकन देतो की आम्ही विशिष्ट बाबींमध्ये जाण्यापूर्वी विशेषत P M अक्षीय शक्ती डिझाईन बेडिंग मोमेंट आम्ही संवाद आणि भिंतींच्या कातरणे डिझाइनकडे पहात आहोत म्हणूनच प्रबलित चिनाईच्या बाबतीत राष्ट्रीय बिल्डिंग कोडच्या शिफारशी काय आहेत याबद्दल विहंगावलोकन मिळवून आपण प्रारंभ करतो तर आज आपण प्रबलित चिनाईसाठी मार्गदर्शक तत्त्वांकडे पाहत आहात तर आम्ही विशेषतः कोडच्या भाग 6 कलम 4 चा संदर्भ देत आहोत जे एनबीसीच्या खंड 1 मध्ये उपलब्ध आहे तर ही प्रबलित भिंतींवर भार घेणारी आणिभार नसलेलेदोन्ही गोष्टी हाताळते परंतु आम्ही अनुमती देणार्या तणावाच्या डिझाइनसह कार्य केल्यासारखे आहे आणि हा कोड सर्व प्रकारच्या सामग्रीवर लागू आहे सर्व प्रकारच्या युनिट्स विशेषत पोकळीच्या भिंती असलेल्या घन युनिट्स जेणेकरून मजबुतीकरण ठेवता येईल किंवा छिद्रित भिंती किंवा पोकळ विटांच्या भिंती तयार करता येतील म्हणून सामग्रीच्या स्पेक्ट्रम ओलांडून हा कोड स्वत प्रबलित दगडी बांधकाम डिझाइनसाठी भिन्न सामग्री आणि विविध प्रकारच्या युनिट्सच्या वापराचे नियमन करतो असे काही शब्द आहेत जे कोडने आणलेल्या प्रबलित दगडी बांधकामांशी संबंधित आहेत आणि म्हणूनच मी यापैकी काहींना स्पर्श करीत आहेकोड या शब्दांची तपासणी कशी करतो या विशिष्टतेसह आम्ही त्याचा वापर करणे चांगले आहे जेव्हा आम्ही संयुक्त मजबुतीकरणाविषयी बोलतो तेव्हा आम्ही क्षैतिज बेडच्या जोडा बद्दल बोलत असतो आणि हे सामान्यत प्रीफब्रिकेटेड संयुक्त प्रबलित असतात आपण उदाहरण दिले आहे की मी तुम्हाला जाळीचा प्रकार ट्रस प्रकार किंवा शिडीच्या प्रकाराने दिला आहे तर ही सामान्यत चिनाईच्या भिंतीच्या स्वत च्या बेड संयुक्त संदर्भात संयुक्त प्रबलित करण आहे जेव्हा आम्ही ग्राउटेड पोकळी प्रबलितकरणाबद्दल बोलत असतो तेव्हा आम्हीखरोखरचपोकळीच्या भिंतींबद्दलबोलत आहे आपल्याकडे दोन घन एकल पाने आहेत ज्या नंतर एकत्र ठेवण्यासाठी योग्यरित्या जोड्यांद्वारे जोडल्या जातात आणि पोकळीमध्ये आपण क्षैतिज आणि अनुलंब सळई ठेवले आहे म्हणून जेव्हा आपण ग्राउटेड पोकळी प्रबलित चिनाईबद्दल बोलतो तेव्हा ते खरोखरच पोकळीच्या भिंतींचे बांधकाम असते जेथे पोकळीमध्ये मजबुतीकरण करण्यासाठी सळई ठेवले जाते तर भिंत स्वतःच घन युनिट वापरुन बनविली जाते आम्ही ज्या वर्गात यापूर्वी पहात आहोत त्या चिनाईच्या वेगवेगळ्या टायपॉलॉजीमध्ये जेथे पोकळ ब्लॉक्स प्रबलित केलेले आहेत त्यांना पॉकेट प्रकार प्रबलित चिनाई म्हणून संबोधले जातेम्हणजेच मजबुतीकरण प्रत्येक युनिटमध्ये उपलब्ध असलेल्या कप्प्यात ठेवले जाते म्हणून याला पॉकेट प्रकार मजबुतीकरण पॉकेट प्रकार प्रबलित दगडी बांधकाम असे संबोधले जाते जिथे आपल्याला नंतर कप्प्यात इन सीटू कॉन्ट्रॅक्टिंग करायचे असते मागील श्रेणीमध्ये पोकळीच्या भिंतीवरील संपूर्ण पोकळी इन सीटू कॉन्क्रिट ने भुरभुरावी लागते आम्ही पाहिलेला दुसरा प्रकार क्वेटा बाँड आहे आणि जेव्हा आपण साधारणत दीड युनिट बांधकाम करता तेव्हा भिंतीची जाडी दीड युनिट असते म्हणूनच आपण आमच्या दुसर्या मॉड्यूलमध्ये पूर्वी पाहिलेली ही व्यवस्था आहे की आपण उभे कप्पे सोडता आणि या कप्प्यांमध्ये सळई टाकली जाते आणि यासाठी सळईना जागेवर ठेवण्यासाठी इन सीटू कॉन्ट्रेटींग करणे देखील आवश्यक आहे चिनाईची निर्दिष्ट केलेल्या संकुचित सामर्थ्य हा शब्द वापरला जातो तेव्हा ते युनिट किंवा कॉंक्रिटमध्ये कमीतकमी संकुचित ताकदीचा संदर्भ देते तर या शब्दात दगडी बांधकामांची कमीतकमी संकुचित ताकद निर्दिष्ट केली गेली आहे ठीक आहे त्या बरोबर ते संपत नाही परंतु हे असे शब्द आहेत जे आपण यापूर्वी वापरलेले नाहीत वापरल्या जाणार्या सामग्रीवर विशेष गोष्टीशी संबंधित विशिष्ट आवश्यकता आहेत प्रबलित चिनाईच्या डिझाइनचा प्रश्न आहे तोपर्यंत आपण वापरू शकता अशा सामग्रीवर मर्यादा आहेत पुन्हा घटक प्रथम एकचिनाई एकक आहे आपणास आवश्यक आहे की चिनाई एकक कोडमध्ये चिनाई युनिटची किमान सामर्थ्य किमान 7 एमपीए असणे आवश्यक आहे तर जर आपण पूर्वीचे टेबल लक्षात ठेवले असेल ज्यात आम्ही दगडी बांधकाम युनिट्सच्या सामर्थ्याबद्दल बोलत आहोत जे कोडच्या निर्देशानुसार गेले आहे तर 3 5 एमपीए वर्ग 3 5 पासून 35 आणि 40 पर्यंत जाऊ शकते तथापि आपण जात असताना दगडी बांधकामात मजबुती आणण्यासाठी आपल्याकडे 7 एमपीएची कमीतकमी संकुचित शक्ती असणे आवश्यक आहे आणि एकदाच आपण दगडी बांधकाम भिंत प्रबलित केल्यास चिनाईच्या भिंतीची ताठरता वाढविली पाहिजे कातरण्याची मागणी विशेषतः सिस्मिक डिझाइनचा आहे म्हणून भिंतीवर येण्याची कातरण्याची मागणी प्रत्यक्षात वाढते परंतु जेव्हा युनिटची कमी संकुचित शक्ती असणारी चिनाईच्या भिंतीमध्ये आपल्याकडे मोठी कातरण्याची मागणी असते तेव्हा ती अपयशी ठरु शकते चिनाई युनिट्स जे एक ठिसूळ अपयश यंत्रणा आहे चिनाई बांधकामत स्टील असणार नाही तर युनिट प्रतिकार करणार नाहीत भिंतीमध्ये डकटाईल वर्तन सुनिश्चित करण्यासाठी जोपर्यंत स्टील नमते घेणार आपल्याकडे एक कॉम्प्रेशन फेल्योर असेल जे एक ठिसूळ फेल्योर यंत्रणा आहे जे टाळले जावे आणि म्हणूनच मजबुतीकरणासह चिनाई बांधकाम करण्यासाठी कमीतकमी सामर्थ्य आवश्यक आहे आणि नक्कीच चिकणमातीच्या विटासह आपल्याला ज्या प्रदेशातून विटा मिळत आहेत त्या क्षेत्राच्या आधारावर 7 एमपीए मिळण्याचे आव्हान असेल परंतु जर आपण पोकळ बांधकाम पोकळ ब्लॉक बांधकाम पाहत असाल तर 10 12 किंवा 15 एमपीए आणि त्याहून अधिक वर्गाची ताकद मिळविणे खूप सोपे आहे तर ही एक महत्वाची गरज आहे तर प्रबलित दगडी बांधकामात कमी ताकदीची युनिट वापरली जाऊ नये जोपर्यंत कॉंक्रिटचा प्रश्न आहे तो कॉंक्रीट कमीतकमी एम २० ग्रेड काँक्रीटचा असावा आणि ही विशेषत जिथे आपण मजबुतीकरण लावत आहात आणि हे मुख्यतः टिकाऊपणा आवश्यकतांमुळे येते जे मजबुतीकरणापासून संरक्षण आवश्यक आहे तर कॉंक्रिटचा एम २० ग्रेड आणि जोपर्यंत स्टीलचा प्रश्न आहे आपल्याकडे वरच्या आणि खालच्या बाजूस किमान 15 मिमी आणि बाजूंनी 20 मिलिमीटर कव्हर असणे आवश्यक आहे तर या आवश्यकतेनुसार आपण दिलेल्या कप्प्यात आणि बार व्यासाची निवड करण्याच्या पट्ट्यांमध्ये खरोखरच बार ठेवण्यास सक्षम आहात म्हणून आम्ही जेथे खोबणीत बार ठेवत आहोत त्याबद्दल आम्ही बोलत आहोत याची खात्री करा की स्टील बार वरच्या व खालच्या बाजूस आडवे 15 मि शीर्षस्थानी आणि तळाशी ठेवले असेल तर क्रॉस सेक्शनच्या साईडला 20 मिमी कव्हर कंक्रीटद्वारे प्रदान केलेले आहे प्रबलित कंक्रीटच्या बांधकामासाठी किमान कव्हर म्हणून विहित केलेल्या गोष्टींपेक्षा हे खूपच कमी आहे कारण आम्ही ते आधीच युनिटमध्ये ठेवत आहोत स्टीलची बार युनिटच्या आत कप्प्यात ठेवलेले आहे आणि नंतर आपण कप्प्यात स्टील बारला पुरवित असलेल्या कॉंक्रिट कव्हरबद्दल बोलत आहात तर हे आधीपासून संरक्षित आहे परंतु संरक्षणाची ही दुसरी थर आहे तथापि युनिट्स सामान्यत छिद्रयुक्त असतात आणि म्हणूनच कंक्रीटने स्टीलच्या बारला संरक्षण देणे आवश्यक असते आपण जॉइंट् बार ठेवत असल्यास आपल्याकडे त्यामध्ये कंक्रीट नाही आपल्याकडे जॉइंट्स मध्ये फक्त मोर्टार आहे आणि आपल्याला उच्च शक्तीची मोर्टार वापरावे लागतील आपल्याला कमकुवत मोर्टार वापरण्याची परवानगी नाही आणि हे प्रामुख्याने टिकाऊपणाच्या दृष्टिकोनातून आहेमोर्टार ची ताकद जास्त असेल तर छिद्रता कमी होईल आणि म्हणूनच बेड जॉइंट् बार जॉइंट् बार वापरत असल्यास आणि स्टील बार Fe 415 किंवा त्यापेक्षा कमी वापरण्याची आवश्यकता असल्यास उच्च शक्ती मोर्टार श्रेणी एच 1 आणि एच 2 वापरली जाईल आता हे एक आव्हानात्मक आहे की आपणास उच्च सामर्थ्य स्टील्स नको आहेत कारण ताकदीची जास्त मागणी म्हणजे चिनाईकडे जाण्याची मागणी आहे येथे स्टील इल्ड होय पर्यंत चीनई बांधकाम अपयशी ठरु शकते तर आपल्याला एक ठिसूळ यंत्रणा नको आहे तर आपण स्टीलची बारची ग्रेड 415 किंवा Fe 415 किंवा त्यापेक्षा कमी मर्यादित ठेवत आहात म्हणून आपण संमिश्र सामग्रीत ज्या सामर्थ्यांची तपासणी करीत आहात त्यामध्ये सुसंगतता असणे महत्वाचे आहे आणि ही आवश्यकता सुसंगततेच्या दृष्टिकोनातून येते जसे की बारमध्ये नमते घेण्याची परवानगी आहे आणि अर्थातच आपण गोलाकार बार वापरू शकत नाही बांधकामासाठी विकृत बार वापरा भूकंपाच्या प्रतिकारासाठी जेथे डिझाइन दृष्टीकोनातून आवश्यकता आहे किंवा क्षैतिज बल अगदी पवन शक्ती प्रसारित करण्याची आवश्यकता आहे तेथे आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की भिंती मधून येणारी स्टीलची बार मजल्यावरील किंवा छतावरील डायाफ्रामवर पुरेसे नांगरलेला आहे तपशील असे करणे आवश्यक आहे की भिंतींमधून स्टीलची बार मजल्यावरील डायाफ्राम किंवा छतावरील डायाफ्रामवर पुरेसे नांगरलेले असेल आणि स्वतःच अँकर करण्यास सक्षम असेल त्याला पुरेशी डेवलपमेंट लांबी आवश्यक आहे तर क्षैतिज घटक आणि अनुलंब घटक यांच्यात बलाची हस्तांतरणाची परवानगी बांधकामद्वारेच दिली गेली आहे प्रभावी स्पॅनवर थोडीशी चर्चा करा कारण आपण प्रबलित चिनाई बीम प्रबलित चिनाईच्या भिंती पहात आहात आणि त्यामुळे प्रभावी स्पॅन काय आहे या स्ट्रक्चरल सदस्यांचा संबंध आहे तोपर्यंत प्रभावी स्पॅनची व्याख्या काय आहे आणि आपण असे करू का सीमा अटींचा प्रकार आणि आपण पहात असलेल्या सदस्याचा प्रकार दिल्यास भिन्न प्रभावी स्पॅन पहात आहात म्हणून जर आपण सहजपणे समर्थित सदस्य किंवा सतत सदस्य तुळई किंवा एखादी भिंत पहात आहात ज्याचा आधार आपण स्पष्ट अंतर किंवा स्पष्ट अंतर दरम्यान वापरत असाल तर आधार दरम्यान एक स्पष्ट स्पॅन अधिक त्या भागाची प्रभावी खोली d आहे तथापि आपण कॅन्टिलिव्हरकडे पहात असल्यास आपण कॅन्टिलिव्हरच्या शेवटी आणि आधाराच्या मध्यभागी किंवा कॅन्टिलिव्हरच्या शेवटी आणि आधाराच्या फेसजवळील अंतर आणि त्यापैकी अर्धा प्रभावी खोली जे अधिक असेल ते प्रभावी स्पॅन पाहू शकता तर या वैशिष्ट्यात्मक आवश्यकता आहेत ज्या आपण प्रबलित कंक्रीटमध्ये देखील पाहता परंतु आपण प्रभावी स्पॅन गणना करत असताना आपण कोणत्या सदस्याकडे पहात आहात आणि सीमारेषा कोणत्या स्थितीत आहे याबद्दल आपल्याला खात्री असणे आवश्यक आहे पुन्हा जेव्हा आपण भिंतींसाठी भिंतींच्या प्रभावी जाडीच्या प्रभावी उंचीचे गुणोत्तर प्रबलित चिनाईच्या भिंतींचे गुणोत्तर पहात असता जेव्हा ते त्यांच्या प्लेन मध्ये अनुलंब भारित असतात तेव्हा आम्ही जास्तीत जास्त 27 पातळपणा प्रमाण बद्दल बोलत आहोत तर आपण लक्षात ठेवू इच्छित अशी एक संख्या आहे उभा भार वाहून नेण्याच्या क्षमतेसाठी भिंतीचा पातळपणा प्रमाण 27 पर्यंत मर्यादित आहेतथापि आपण कॉलम डिझाइन करण्याकडे पहात असल्यास ही संख्या20 पर्यंत मर्यादित आहे तर भिंतींसाठी 27 आणि स्तंभसाठी 20तथापि स्तंभांच्या सर्व डिझाईन्सने साइट परिमाणांच्या 10 टक्के कमीतकमी विक्षिप्तपणाचा विचार केला पाहिजे तर ही प्रबलित चिनाई मध्ये किमान विलक्षणपणा आहेप्रबलित कंक्रीट कोड साइट परिमाणांपैकी 5 टक्के आहे येथे आपण साइट परिमाण 10 टक्के पहात आहोत आणि हे कारागीरपणाशी संबंधित आहे कारण ब्लॉक असलेली भिंत बनविण्यामुळे अतिरिक्त विलक्षणता येऊ शकते कारण कंक्रीटच्या बांधकामात कारागिरीमुळे कमी समस्या येतात आपण एखाद्या भिंतीकडे पहात असाल जी आऊट ऑफ प्लेन वाकली आहे तर जर आपण पहात असाल तर प्रथम ज्याने आम्ही पातळपणा प्रमाणानुसार 27 च्या मर्यादित मूल्यासह पाहिले होते ते अनुलंब भार असलेल्या भिंतीसाठी होते परंतु जर आपण एखाद्या भिंतीकडे पहात आहात जी बाजूकडील शक्तींचा प्रतिकार करण्यासाठी बनवलेल्या डिझाइनची रचना आहे किंवा आपण एखाद्या भिंतीवर बसलेल्या एखाद्या तुळईकडे पहात आहात जी भिंतीच्या प्लेन मध्ये वाकत आहे तर आपण प्रभावी स्पॅन मर्यादा वापरली पाहिजे या टेबलद्वारे निर्देशानुसार प्रभावी स्पॅन व प्रभावी खोलीचे जास्त प्रमाण वापरले पाहिजे आणि आपण पाहू शकता की आपण पहात असलेल्या सीमारेषाच्या आधारावर आपण पाहू शकता की जेव्हा सीमारेषाच्या आधारावर भिंतीचा विचार केला जातो तेव्हा फक्त 2 दिशानिर्देशांमध्ये वाकण्यापर्यंत सतत समर्थन दिले जाते आपण भिंतीच्या या प्रकारासाठी विचार करू शकता अशा प्रभावी खोलीपर्यंत उच्च पातळपणाचे प्रमाण किंवा उच्चतम जास्तीत जास्त प्रभावी स्पॅन आम्ही स्पष्टीकरण देत आहोत तर प्लेनमध्ये झुकणार्या बीमसाठी व्हॅल्यूज उभ्या भारा अंतर्गत भिंतीसाठी वापरत असलेल्या गोष्टींशी तुलना करण्यायोग्य असतात आणि पुन्हा वेगवेगळ्या सीमा अटींनी भिंतीमध्ये 2 दिशांचे स्पॅनिंग आणि कॅन्टिलिव्हर भिंती किंवा कॅन्टिलिव्हर बीम वाकवून सतत कर्ण मोडणारे समर्थन करते तरयेथे आपल्याकडे असलेल्या आवश्यकतांचे एक संच आहेत ज्यात बार तपशीलाशी संबंधित आहे कारण मूलभूत कारणांपैकी एक म्हणजे प्रबलित दगडी बांधकाम विशेषतः उष्णकटिबंधीय प्रदेशात जेथे ओलावा आहे तेथे अतिवृष्टीची आर्द्रता पातळी जास्त आहे गंजची समस्या आहे म्हणूनच हे महत्वाचे आहे की कारागीर आणि वापरलेली सामग्री या प्रणालींच्या टिकाऊपणाशी तडजोड करू नका आणि म्हणूनचबार आणि बारच्या तपशीलाशी संबंधितविशिष्ट आवश्यकता आहेतआणि आम्ही त्यातील काही येथे पाहू या भिंती डिझाइन करण्यासाठी आम्ही कार्यरत ताणतणावाचा दृष्टीकोन वापरत आहोत आणि म्हणूनच जेव्हा आपण क्रॉस सेक्शनवर काम करत असाल आम्ही मूलत ट्रान्सफॉर्म्ड सेक्शन अॅप्रोच वापरु आणि मला आशा आहे की आपण सर्वजण ट्रान्सफॉर्म्ड सेक्शन दृष्टिकोनांशी परिचित व्हाल असा विश्वास आहे जरी कंक्रीट आणि स्टीलसाठी कोड IS 456 आणि IS 800 यापुढे कार्यरत ताणतणावाचा दृष्टीकोन वापरत नाहीत परंतु आपल्याला मॉड्यूलर रेशो वापरुन ट्रान्सफॉर्म्ड सेक्शनची गणना करावी लागेल जिथे क्रॉस सेक्शनचे वास्तविक क्षेत्र जे कम्प्रेशनला प्रतिकार करीत आहे जे विटांच्या भागाचे चीनाई बांधकाम क्षेत्र आहे किंवा युनिटचे क्षेत्रफळ आहे अधिक ट्रान्सफॉर्म्ड क्षेत्र आहे जिथे As स्टील क्रॉस सेक्शनचा क्षेत्र आहे आणि एम हे स्टील आणि कंक्रीट किंवा स्टील आणिचिनाई लवचिकता मोड्यूली मधीलमॉड्यूलर रेश्यो आहे तर ट्रान्सफॉर्म्ड सेक्शन दृष्टिकोन आपल्या डिझाइन गणितांसाठी वापरला जाणे आवश्यक आहे आणि आम्ही परवानगी असलेल्या ताणतणावाच्या दृष्टिकोणात कार्य करीत असल्यामुळे आपल्या ताठरपणाची गणना आम्ही कामाच्या ताणतणावासाठी घेतलेल्या मर्यादांशी सुसंगत असणे आवश्यक आहे ताठरपणाची गणना आधारित असणे आवश्यक आहे अन क्रॅक कडकपणा वर आपण लवचिक ताठरपणा किंवा भिंतींच्या कडकपणाचा अंदाज घेण्यासाठी क्रॅक कडकपणा वापरू नये परवानगी देण्याच्या तणावाच्या बाबतीत जोपर्यंत स्टीलचा संबंध आहे आम्ही बारच्या व्यासावर अवलंबून आपण ज्या बारचा वापर करीत आहोत त्या प्रकारावर अवलंबून परवानगी देणारा ताण काय असावा याची वैशिष्ट्ये व्यासाचे सौम्य स्टील बार 140 आणि 130 एमपीए अनुमत ताण असलेल्या 20 मिलीमीटर व्यासाच्या वा 20 मिलीमीटर पलीकडेचे बार वापरू आणि जर आपण उच्च सामर्थ्यवान उच्च इल्डशक्ती विकृत बार 230 एमपीए वापरत असाल किंवा आपण प्रबलित चिनाईच्या बांधकामासाठी आपण Fe 500 स्टील वापरत असाल तर आपण 0 55 fy वापरत असाल आपण संकुचित तणावाकडे पहात असल्यास कारण रेइन्फॉर्समेंट बार कम्प्रेशनला विरोध करण्यासाठी त्यांच्या अतिरिक्त योगदानासाठी जबाबदार असू शकतात आणि जर आपण सौम्य स्टील बार वापरत असाल तर आपण अनुमती देणारा ताण म्हणून 130 एमपीएचा आणि एक एचवायएसडी बारसाठी 190 एमपीएचा संकुचित तणाव वापरता तर हे मानक साहित्य आणि चिनाईच्या डिझाइनकडे कार्य करण्याच्या तणावाच्या दृष्टिकोणातील परकीय संहितांकडून लिहून दिले आहेत जोपर्यंत बारच्या आकाराबद्दल आणि बारच्या अंतराच्या बाबतीत कमीतकमी आवश्यकतेची आवश्यकता असते त्यास जास्तीत जास्त बारची मर्यादा 25 मिमी व्यासाच्या बारची असते कारण आपण सामान्यत या अंतर्गत भिंत क्रॉस सेक्शन आणि भिंत क्रॉस एम्बेड करण्याचे काम करत आहात आणि भिंत सेक्शन युनिट आकाराने मर्यादित आहेत तर अधिकतम आकाराचे बार 25 मिमी म्हणून निर्धारित केले आहे तर किमान आकाराचे बार 8 मिलीमीटरपेक्षा कमी नसावेत रेइन्फॉर्समेंट बारचे अंतर आपल्याला समांतर बार दरम्यानचे स्पष्ट अंतर पहावे लागेल आणि समांतर बार दरम्यानचे स्पष्ट अंतर बार चे व्यास किंवा 25 मिलीमीटरपेक्षा कमी नसावे आणि हे खरोखर कोर्स खडीच्या समुहांच्या आवश्यकतेतून आले आहे ज्या द्वारे आपण रेइन्फॉर्समेंट बारचे पॉकेट्स भरणारा असावे आणि हनी कोम्बिंग टाळणारे असावे आणि जर तुम्ही बारकडे पहात असाल तर स्तंभ आणि प्लास्टर डिझाइन करताना उभ्या बार दरम्यानचे अंतर बारच्या व्यासाच्या 1 5 पट पेक्षा कमी नसावे अथवा 35 मिमीपेक्षा कमी नसावे तर आपण ती गणना करू शकता परंतु या आवश्यकतांचेपालनकेलेजाणे आवश्यक आहे पुन्हा डेव्हलपमेंट लांबी आम्ही क्षैतिज डायाफ्राम आणि भिंती दरम्यान स्टीलच्या रेइन्फॉर्समेंट बारच्या निरंतरतेच्या आवश्यकतेबद्दल बोलत आहोत डेव्हलपमेंट लांबी हे 0 25 x बारचे व्यास x स्टीलच्या परवानगीयोग्य ताण याने काढता येईल fsस्टीलचा परवानगीयोग्य तणावपूर्ण ताण आहे परंतु हे 300 मिमीपेक्षा कमी असू शकत नाही म्हणून किमान 300 मिमी डेव्हलपमेंट लांबी द्यावी लागेल किंवाअनुमानानुसारएलडी द्यावे लागेलआणि आपण पुरेसे डेव्हलपमेंट लांबी प्रदान करण्यास सक्षम नसल्यास आपण अँकरोरेजची काळजी घेणारे मानक हुक प्रदान करू शकता आणि जसे आपण बीममध्ये प्रबलित कंक्रीट डिझाइनप्रमाणे फ्लेक्चरल रीइन्फोर्समेंटचे घट करू शकता आपण त्या झोनमध्ये फ्लेक्चरल बारची घट देखील करू शकता जिथे मोमेंट्स ची मागणी जास्तीत जास्त मागणीपेक्षा कमी असेल लॅप स्प्लिसिंग ही सुद्धा एक बाब आहे याची काळजी घ्यावी लागेल कारण रीइन्फोर्समेंट संपूर्ण लोड बियरींग भिंतींमध्येउभ्यादिशेनेजात आहे तर लॅप स्प्लिझिंग तरतुदींचा देखील स्पष्टीकरण द्यावे लागेल म्हणूनच स्टीलच्या बाँड आणि गंज संरक्षणाच्या मुद्द्यांचा प्रश्न आहे हे रेइन्फॉर्समेंट बार या पोकळींमध्ये एम्बेड केल्या आहेत आणि मोर्टारमध्ये किमान 10 मिलीमीटरचे किमान कव्हर किंवा किमान 15 मिलीमीटर किंवा बार व्यास जे आहे त्या ग्राउट मध्ये अधिक प्रदान करणे आवश्यक आहे आणि जर आपण मोर्टार बेड जॉइंटमध्ये रेइन्फॉर्समेंट ठेवत असाल तर आपल्याला याची खात्री करुन घ्यावी लागेल की आपल्याकडे असलेले किमान अंतर आपण रेइन्फॉर्समेंट च्या काठावर आणि दगडी बांधकामच्या दर्शनी भागाच्या दरम्यान असलेले किमान अंतर शोधत असाल जे 15 मिलिमीटरपेक्षा कमी नाही म्हणून जेव्हा आपण चिनाईचा भाग आणि रेइन्फॉर्समेंट दरम्यान क्रॉस सेक्शन बाजूने बाजूने मोजत असाल तर कमीतकमी 15 मिलीमीटर मोर्टार असणे आवश्यक आहे मोर्टार जॉइंटमध्ये वर आणि खाली आपल्याकडे कमीतकमी 2 मिलीमीटर सामग्री असणे आवश्यक आहे आणि आज आमच्याकडे उच्च सामर्थ्य मोर्टार आहेत जे पातळ उच्च शक्ती मोटर्स आहेत तर आपण बेड जॉइंटमध्ये जाडी कमी करू शकता फ्लॅट ट्रस्ट प्रकारातील फ्लॅट जाळीचा प्रकार बेड जॉइंट मजबुतीकरण जसे की आपण बेड जॉइंट जाडी वाढवत नाही कारण आपणास माहित आहे की बेडच्या जॉइंट जाडीपेक्षा दगडी बांधकामची ताकद कमी आहेजसे की आपण दगडी बांधकाम च्या सामर्थ्याने तडजोड करीत नाही आपण जॉइंट मध्ये उच्च शक्ती मोटर्स वापरू शकता आणि बेड जॉइंट रेइन्फॉर्समेंट आपण हे कव्हर जवळजवळ 2 मिलीमीटर पर्यंत खाली आणू शकता गंज प्रतिकार करण्यासाठी असे म्हटले आहे की आपण स्टेनलेसस्टीलसाठीजाऊ शकतापण अर्थातच स्टेनलेस स्टील म्हणजे किंमती वाढवणे ह्याचे बांधकाम किंमत वर परिणाम होईल कमीतकमी गॅल्वनाइज्ड हॉट डिप गॅल्वनाइज्ड किंवा इपॉक्सी कोटेड स्टील रीइन्फोर्समेंटचा वापर करून गंज विरुद्ध संरक्षणची खात्री केली पाहिजे परंतु आपल्याकडे स्टील बारमध्ये नियमित बार असलेल्या बार असू शकतात परंतु गंज संरक्षण प्रदान करण्यासाठी त्यास ऑस्टेनेटिक स्टेनलेस स्टीलच्या थराने लेपित केलेले असते म्हणून कोड संक्षिप्त संरक्षणासाठी कोणत्या तरतुदींची आपण काळजी घ्यावी यावर विशेषत कलम समर्पित करीत आहे हे विशेषतः उष्णकटिबंधीय किंवा उच्च आर्द्रतेच्या वातावरणात टायपोलॉजी प्रबलित चिनाईच्या संपूर्ण उद्देशास हरविण्यास सक्षम आहे स्ट्रक्चरल डिझाइनशी संबंधित काही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वेआम्ही प्रत्येक डिझाइनचे तपशीलवार परीक्षण करणार आहोत परंतु पुढील काही स्लाइड्समध्ये आपण ज्या गोष्टी पाहणार आहात त्या स्ट्रक्चरल डिझाइनचा प्रश्न आहे तर जर आपण मेंबर्स कडे पहात आहात ज्यांना लवचिकता आणि अक्षीय शक्तींचा सामना करावा लागला असेल तर आम्ही प्रबलित चिनाईच्या भिंतींसाठी P M सुसंवादांवर तपशीलवार उपचार करण्याचा विचार करीत आहोत परंतु संहिता आवश्यक आहे की जर भिंतीमध्ये अक्षीय तणाव पातळीवर असेल तर दोन्हीमध्ये लवचिकता आहे गुरुत्वाकर्षणामुळे वाकलेले प्रभाव आणि अक्षीय शक्ती आहे जर अक्षीय ताणतणाव 10 पेक्षा कमी सामग्रीच्या सामर्थ्यशाली सामर्थ्याने असेल तर आपण भिंतीला शुद्ध वाकणे डिझाइन म्हणून मानू शकतायाचा अर्थ असा की आम्ही खरोखर भिंतीतल्या कम्प्रेशनच्या फायदेशीर परिणामावर अवलंबून नाहीत तर आपण केवळ वाकणे यासाठी डिझाइन पहात आहात तरच अक्षीय ताण पातळी भौतिक चिनाईच्या या संक्षिप्त सामर्थ्याच्या अक्षीय ताणच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि जेव्हा सतत टोकांवर भिंतीची सातत्य असेल जिथे आपणास तणाव रीइन्फोर्समेंट लागेल आवश्यकतेनुसार या आधारामध्ये टेन्शन रीइन्फोर्समेंट चे सातत्य ठेवावे लागेल तर मध्यम कालावधीत आवश्यक असणारा कमीतकमी 50 टक्के तणाव स्टील आणि त्यातील कमीतकमी 25 टक्के आधार आधाराद्वारे वाहून घ्यावा आणि परतीच्या भिंती किंवा स्लॅबमध्ये जे काही सीमा असेल तेथे प्रभावीपणे नांगर लावावा आपण स्तंभ पहात असताना प्रबलित चिनाई स्तंभांसाठी आपण स्टीलची किमान टक्केवारी 0 25 टक्के किंवा निव्वळ क्षेत्राच्या 0 25 टक्के असणे आवश्यक आहे परंतु 4 बार पेक्षा कमी नाही तर आपण प्रबलित चिनाई स्तंभामध्ये प्रदान करावयाच्या किमान बारांची संख्या 4 बारची किमान टक्केवारी 0 25 टक्के आहे तथापि आपण प्रदान करू शकता अशा स्टीलची जास्तीत जास्त टक्केवारी 4 टक्के आहे आणि ती खरोखरच वरच्या बाजूला आहे ज्यास आपण 2 किंवा 3 मजल्यावरील प्रबलित चिनाई रचना असलेल्या संरचनांसाठी जवळ कुठेही प्रदान करत नाही आहात लॅटरल टाईज स्तंभात प्रदान केले पाहिजेत तर आपल्या पोकळी लॅटरल टाईज प्रदान करण्यास पुरेसे असणे आवश्यक आहे या टाईजचा व्यास किमान 6 मिलिमीटर असावा आणि अनुलंब अंतर रेखांशाच्या बाराच्या व्यासापेक्षा 16 पट किंवा टाईजच्या व्यासापेक्षा 48 पट कमी असणे आवश्यक आहे तर या अगदी विशिष्ट आवश्यकता आहेत ज्या आपण लॅटरल टाईज किंवास्तंभातील किमान बाजूकडील परिमाणतपासू शकताआणि आपल्याला 135 डिग्री हुक प्रदान करणे आवश्यक आहे जे ठोस कंक्रीटला कन्फाइन् करतील याची खात्री करण्यासाठी आवश्यक आहे आणि हे स्टील ईल्डिंग होण्यापूर्वी होईल आणि हे चिनाई आणि प्रबलित कंक्रीट बांधकामांच्या भूकंपाच्या प्रतिकारासाठी विशिष्ट आवश्यकता आहे जेव्हा आपण कातरणेच्या अधीन असलेल्या भिंती किंवा तुळई पहात असता तेव्हा एव्ही किमान लोड करण्याच्या दिशेने अवलंबून कतरणेच्या रीइन्फोर्समेंटच्या किमान क्षेत्रासाठी रचना तयार केल्यावर कतरणे रीइन्फोर्समेंट विचारात घेणे आवश्यक आहे किमान एव्ही हे कतरणे बल गुनेला अंतर भागीला fs गुनेला स्टील बारचे परिकेंद्र जे आपण ठेवून आहेत तरVsfsd आपण पुरवित असलेल्या कातर मजबुतीकरणाचे किमान क्षेत्र आहे आणि तेथे अंतराची आवश्यकता आहे तसेच कतरणे रीइन्फोर्समेंट चे जास्तीत जास्त अंतर 0 5 डी किंवा 1 2 मीटरपेक्षा कमी आहे आणि नंतर भिंतीचा अधीन आहे की नाही यावर अवलंबून आहे एकाग्र लोड किंवा एकसमान वितरित लोड एकाग्र लोडिंगच्या बिंदूवर जास्तीत जास्त कातरण्याची मागणी किंवा आपण यूडीएल असलेली भिंत किंवा यूडीएल असलेल्या बीमच्या बाबतीत पाहू शकता जोपर्यंत समर्थनाच्या कडे वर जास्तीत जास्त 0 5 कातरणे असेल समर्थन प्रतिक्रियेमुळे त्या झोनमध्ये संकुचन होते आणि जर कातरणेसाठी कॉम्प्रेशनचा फायदेशीर प्रभाव प्रदान करणारे कोणतेही स्थानीयकृत कॉम्प्रेशन नसल्यास आपण कतरणेच्या मागणीचा अंदाज लावण्यासाठी 0 5 डी चे हे अंतर वापरू शकत नाही आपल्याला स्वतःला आधार पृष्ठभाग पहावा लागेल तर यूडीएल असलेल्यांपेक्षा आम्ही आपल्याकडे लक्षित भार असलेल्या स्थानांमधील फरक परंतु समर्थन पृष्ठभाग कातरणे घेत नाही परंतु कातरणे जेथे आहे त्या ठिकाणी कम्प्रेशन उपलब्ध आहे तोपर्यंत आधार पृष्ठभागा पासून 0 5 डी पर्यंत असल्याचे अंदाज लावला जात आहे पुन्हा परवानगीनुसार परवानगी देणारी संकुचित शक्ती आणि परवानगी देण्याजोग्या ताण आणि परवानगी देण्याविषयीच्या तणावाचे तणाव मोठ्या प्रमाणावर परिभाषित करणे आवश्यक आहे कारण आपण पुन्हा ज्या गोष्टींचा सामना करत आहात त्या गोष्टीचे हेच आहे म्हणून जर आपण परवानगीयोग्य संकुचित शक्ती कडे पाहिले तर आपल्याकडे या अभिव्यक्तीचे 2 भाग आहेत जर आपणास अप्रबलित चिनाई बांधकामातील अभिव्यक्ती आठवत असेल तर आम्ही आकार बदल घटक तणाव कमी करण्याचे घटक आणि क्षेत्राचा घटक हे 3 बदल घटक वापरले आम्ही यापुढे क्षेत्र घटक आणि आकार बदलण्याचे घटक आणत नाही कारण जर ते असतील तर त्यांचे परिणाम दृष्टीने ते नियमन व नगण्य होणार नाहीत तर आम्ही फक्त दुसरे ऑर्डर इफेक्ट विक्षिप्तपणाचे प्रमाण आणि त्याकडे पाहत आहोत पातळपणा प्रमाणम्हणून के पूर्वीच्या तणाव कमी करण्याच्या घटकाचा अभिव्यक्ती तेथे चालू आहे जो आपला आकार आहे जो आपला पातळपणा ताणतणाव कमी करणारा घटक आहे परंतु आपल्याकडे हे 2 भाग आहेत संकुचन किंवा संकुचित शक्तींचा प्रतिकार पाहणारा एक भाग चिनाई बांधकाम तर आपल्याकडे 0 25 आहे जी आपल्याकडे परत येणारी एक संख्या आहे जर आपल्याला आठवत असेल की मूळ संकुचित ताण चिनाई बांधकामच्या संकुचित शक्तीच्या एक चतुर्थांश म्हणून घेतला गेला होता तर आम्ही दगडी बांधकाम केलेल्या ताणांना एक चतुर्थांश किंवा चिनाईच्या सामर्थ्यापेक्षा स्वत च्या कार्यक्षम सामर्थ्यापेक्षा कमी मर्यादित करत आहोत आणि An हे आपण विचार करू शकता असे निव्वळ क्षेत्र आहेअभिव्यक्तीचा दुसरा भाग स्टील 0 65एफएसटी घेऊ शकेल अशी परवानगी देणारी संकुचित शक्ती आणतो स्टीलमधील अनुज्ञेय तणाव स्टील As चे स्टीलच्या क्रॉस सेक्शनचे क्षेत्र आहे म्हणून आपणास तणाव कमी करण्याच्या घटकाचा समान सेट पहावा लागेल जो आपण पूर्वीच्या असंवादी नसलेल्या चिनाईच्या डिझाइनसाठी वापरला होता ते एक समान सारणी आहे जिथे आपण विक्षिप्तपणाचे प्रमाण पाहत नाही तर एका तिमाहीत किंवा अगदी एका विलक्षणपणाच्या एका सनकीपणाच्या अंदाजे फरक आहे एक चतुर्थांश एक अर्धा आणि नंतर वेगवेगळ्या पातळपणाचे प्रमाण 6 ते 27 पर्यंत सर्वत्र जात आहे तर हे आपण यापूर्वी पाहिलेले आहे आणि दिलेल्या परिमाण आणि दिलेल्या संयोगासाठी परवानगी देणारी संकुचित शक्ती काय आहे याचा अंदाज घेण्यास व संमिश्र साहित्य निवडण्यास मदत करेल म्हणून आपण एक अन ग्रॉउटेड भिंत आहे किंवा ग्रॉउटेड भिंत किंवा अंशतः ग्रॉउटेड भिंत आहेयावर अवलंबून आपण पहात आहात जे आपणचिनाई क्रॉस सेक्शनचा एक भाग वापरत आहात युनिट तसेच ग्रॉउट हा एक भाग आहे जो संपीडनास प्रतिकार करतोया अभिव्यक्तीच्या अर्ध्याभागाच्या डाव्या बाजूलाआणि दुसरा अर्धा फक्त स्टीलचा आहे म्हणून जेव्हा आपण हा अंदाज करता तेव्हा आपण ग्रॉउटच्या उपस्थितीसाठी जबाबदार आहात विद्यार्थी सर ग्रॅउट मध्ये वेगळा कॉम्प्रेसिव्हताण असेल काय ग्रॉउटला एक वेगळा कॉम्प्रेसिव्ह ताण असेल तर आपण सामग्रीवर अवलंबून आहात की आपण कॉंक्रिट युनिटमध्ये कंक्रीट ग्रॉउट पहात आहात किंवा मातीच्या वीट युनिटमध्ये छिद्रित चिकणमाती वीट युनिटमध्ये बसलेले कॉंक्रीट ग्रॉउट पहात आहेत किंवा नाही हे मर्यादित कॉम्प्रेसिव्ह ताकदांच्या संदर्भात तयार केले जावे परंतुएफएम येथे प्रत्यक्षात चिनाई युनिटच्या चिनाई ताकदीच्या ताकदीचा संदर्भ देत आहे तर तो चिनाई बांधकाम युनिटची ताकद एकतर 2 च्या खालची असेल किंवा ग्रॉउट कमीतकमी चिनाईच्या कॉम्प्रेसिव्ह सामर्थ्याइतके असेल म्हणून जर आपणास पूर्वीची एक आवश्यकता आठवत असेल तर अशी होती की ग्रॉउट सामग्रीमध्येयुनिट सामर्थ्यापेक्षा कमीतकमी समानशक्तीअसणे आवश्यक होते तर त्या दृष्टीकोनातून जर आपण निव्वळ क्षेत्राचा अंदाज घेऊ शकत असाल तर आपल्याकडे एक अन ग्रॉउटेड भिंत आहे किंवा अंशतः ग्रॉउटेड भिंत आहे ज्यावर आपण कम्प्रेशनची काळजी घेत असलेल्या भागासाठी आणि दुसर्या भागाची खातरजमा करत आहात जे ताणतणावाचा प्रतिकार करीत आहे परंतु ते कॉम्प्रेशन प्रतिरोधात देखील योगदान देत आहे विद्यार्थी तर ते थोडेसे पुराणमतवादी मूल्य आहे ग्रॉउट आणि युनिटमध्ये कमीतकमी समान शक्ती असणे आवश्यक आहे या वस्तुस्थितीचा विचार करून हे पुराणमतवादी आहे जर आपण अक्षीय शक्ती आणि बेडिंग यांचे संयोजन पहात असाल तर आपणास ताण ग्रेडियंटसाठी परवानगी देणाऱ्या कॉम्प्रेसिव्ह ताणात वाढ होण्याची शक्यता आहे आपण अविभाजित चिनाईच्या डिझाइनसाठी परवानगी असलेल्या संकुचित तणावात 25 टक्क्यांनी वाढ करू शकता आणि त्यास या डिझाइन पद्धतीने पुन्हा परवानगी आहे जर अक्षीय शक्ती आणि बेडिंग क्रियेच्या संयोगामुळे आपणास संकुचित तणाव असेल तर आपण कम्प्रेशनएफए मध्ये अनुज्ञेय ताण वाढवू शकता1 25 वेळाएफए परंतु स्ट्रेन ग्रेडियंट नसल्यास तेएफए आहे जोपर्यंत परवानगीयोग्य तणावपूर्ण तणावाचा संबंध आहे तो अप्रबलित चिनाई कोडसाठी आम्ही वापरत असलेला तीच व्हॅल्यू आहे जो तुम्हालाआठवतअसेल तर तो पुन्हाक्रॉस सेक्शनात 0 07 ते 0 1 एमपीए दरम्यान असतो म्हणून आतापर्यंत परवानगी असलेल्या कातरणाचा ताण संबंधित आहे की कोड आपण डिझाइन करीत असलेल्या बीममध्ये फरक करते आपण डिझाइन करीत असलेल्या बीम आणि भिंती आणि आपण सडपातळ भिंती किंवा स्क्व्हॅट भिंती पहात आहात की नाही यावर आधारित भिंती पुन्हा वेगळे करतात आणि परवानगी कातरणे ताण अंदाज लावण्यास अनुमती देते फ्लेक्चरल मेंबर्स साठीम्हणूनच जर आपण भिंतींच्या खाली वाकलेल्या पृष्ठभागात पहात असाल किंवा आपण बीम प्रबलित बीम पहात असाल तर आपण वेब रीइन्फोर्समेंट ठेवत असल्यास किंवा आपण कतरनीची काळजी घेण्यासाठी वेब रीइन्फोर्समेंट ठेवत नसल्यास कातरणे ताणण्याचे मर्यादित मूल्य सूचित केले आहे ज्यामध्ये वेब कतरणे रीइन्फोर्समेंट जास्त आहे परंतु चिनाईच्या संकुचित सामर्थ्याच्या स्क्वेअर रूटप्रमाणेच मूल्य बदलते जे म्हणजे चिनाईच्या संकुचित सामर्थ्याने कतरण्याची शक्ती कशी बदलते तर आपल्याकडे वेब कतरण रीइन्फोर्समेंट शिवाय 0 25 एमपीए पर्यंत आणि वेब शियर रीइन्फोर्समेंट सह फेक्चरल मेंबर्स साठी कातरण्याचे तणाव 0 75 एमपीए पर्यंतचे मूल्ये मर्यादित आहेत जेव्हा आपण कातरणेसाठी भिंतींच्या डिझाईनकडे येतो तेव्हा आम्ही अधिक तपशीलवार रीतीने भिंतींसाठी असलेल्या अभिव्यक्तीमागील आधार तपासू परंतु मुळात आपण अनुमती देण्यायोग्य तणावांचा अंदाज लावता आपल्या डिझाइनसाठी जास्तीत जास्त मूल्य एफव्ही द्वारे मर्यादित आपण प्रदान करत आहात वेब कातर रीइन्फोर्समेंट आणि वेब कातर रीइन्फोर्समेंट भिंतीवर येणार्या कातरणे बलाने प्रतिकार करणे किंवा वेब कतरण रीइन्फोर्समेंट शिवाय आवश्यक आहे परंतु नंतर हे MVd रेशोवर आधारित वर्गीकरण आहे जे काही नाही परंतु भिंत hl चे अनुपात गुणोत्तर आहे तर भिंतीच्या आस्पेक्ट रेशोचा अर्थ असा आहे की आम्ही स्क्वॅट भिंती पहात आहोत आणि अनुपात 1 पेक्षा जास्त आहे याचा अर्थ असा आहे की आम्ही पातळ भिंती पहात आहोत आणि म्हणून आपण स्क्वाट भिंती किंवा पातळ भिंती पहात आहोत यावर अवलंबून कातरणे वागणे एक स्क्वॅट भिंत मध्ये वर्चस्व सुरू होते आणि म्हणून कातरणेच्या ताणावरील मर्यादा त्या अनुपात लक्षात घेण्यावर आधारित आहे जी आपण पाहत आहात की MVd गुणोत्तरअभिव्यक्तीमध्येयेतेआणि चिनाईच्या संकुचित सामर्थ्याच्या चौरसरूटप्रमाणेबदलते जेव्हा आपल्याकडे भिंती असतात जेथे आपण वेब कतरन रीइन्फोर्समेंट डिझाइन करीत आहात आणि आस्पेक्ट रेशो एकापेक्षा जास्त असेल तर अनुज्ञेय तणावाच्या अधिकतम मूल्याचे अधिकतम मूल्य एफएम चे 0 125 स्क्वेअर रूट असते जे 0 4 MPa मर्यादित असते तर तुमचीही एकापेक्षा जास्त परिस्थिती आहे त्याद्वारे आपल्याकडे परवानगीयोग्य कॉम्पॅरेसीव्ह तणाव तणावग्रस्त ताण आणि कातरणे या तणावांची व्याख्या आहे परंतु आपण भूकंपाच्या डिझाइनची आवश्यकता पाहत असाल तर आम्ही या मॉड्यूलच्या संदर्भात व्याख्यानाच्या सुरूवातीस हे पाहिले आहे तर मी फक्त कॅपिंग आणि रीकॅपिंग करीत आहे आणि नंतर या तपशीलांची आवश्यकता काय आहे याची कल्पना देतो तर चिनाईच्या संरचनेत कातरलेल्या भिंतींच्या कामगिरीच्या पातळीवर आधारित पृष्ठभागच्या कातरणापासून प्रतिकार करण्यासाठी आणि मजबुतीकरण डिझाइनची तपशीलवार कामगिरी करण्यासाठी आणि वेगवेगळ्या कामगिरीच्या पातळीवर रीइन्फोर्समेंट चे तपशीलवार म्हणून आपण स्तर नियुक्त करू शकता तर चिनाई बांधकाम कातरांच्या भिंतींचे कामगिरीचे वेगवेगळे स्तर जे प्रबलित चिनाई कोडच्या भूकंपाच्या डिझाइन तरतुदी चे 3 भिन्न प्रकार आहेत प्रकार ए प्रकार बी आणि प्रकार सी आणि प्रकार ए म्हणजे अप्रबलित चिनाई म्हणून संबोधिले जाते परंतु कमीतकमी तपशीलवार स्टील ठीक तर त्यास अप्रबलित दगडी बांधकाम तपशीलवार आहे ते यापुढे पूर्णपणे असुरक्षित दगडी बांधकाम आहेत परंतु स्टीलची रचना केलेली नाही हे केवळ काही किमान आवश्यकतांवर आधारित आहे आणि हे झोन 2 आणि झोन 3 पर्यंत मर्यादित आहे आणि आपण हे वापरत असल्यास आपण या श्रेणीतील कातरणाच्या भिंतीमध्ये आहात तर आपण 2 5 चा आर फॅक्टर वापरू शकता तर पुढील 2 श्रेणी बी आणि सी म्हणजे प्रबलित दगडी बांधकाम म्हणून संदर्भित ज्याचा अर्थ असा आहे की आपण भिंतीला खरोखर एक लवचिक भिंत किंवा एक कातरणे भिंत डिझाइन करीत आहात आणि किती स्टील रीइन्फोर्समेंट ठेवले पाहिजे याचा अंदाज लावणे प्रथम एक प्रकार करतानाएकभिंत अजूनही 1905 गरजेनुसार डिझाइन केले आहे का आहे आपण कातरणे ताण गरज परवानगी कातरणे ताण परवानगी संकुचित तणाव आणि परवानगी ताणासंबंधीचा ताण तपासा आणि नंतर एक भिंत A प्रकारात पात्र होईल म्हणून किमान रीइन्फोर्समेंट प्रदान करा तथापि प्रकार बी आणि प्रकार सी आपण मागील काही स्लाइड्समध्ये केलेल्या स्पॅन आणि अनुज्ञेय कातरणे तणावास परवानगी असलेल्या संकुचित तणावाच्या परिणामाच्या आवश्यकतेनुसार डिझाइन केले जाणे आवश्यक आहे आणि नंतर किमान रीइन्फोर्समेंट ची काळजी घ्यावी लागेल तर ही रचना केली गेली आहे आणि अंमलबजावणीच्या किमान आवश्यकतांची पूर्तता करते प्रकार बी ला सामान्य प्रबलित दगडी बांधकाम म्हणून संबोधले जातेस्टीलच्या किमान आवश्यकतेसह टाइप सी हा एक विशेष प्रबलित चिनाई वर्ग बनतो आणि या दोन्ही श्रेणी झोन 4 आणि 5 मध्ये आर घटक 3 आणि आर घटक 4 सह लागू आहेत तर आपण या किमान गरजेच्या संदर्भात काय बोलत आहोत म्हणून जेव्हा आपण प्रबलित चिनाई म्हणतात तो प्रकार बि आणि टाइप सी साठी राष्ट्रीय इमारत कोड प्रमाणे प्रबलित चिनाई डिझाइनची प्रिस्क्रिप्शन आहे तर टाइप ए साठी आयएस 1905 वर जा आणि किमान स्टीलची आवश्यकता विहित प्रमाणेच आहे तर असे महत्त्वपूर्ण झोन आहेत ज्यामध्ये गंभीर झोनमध्ये रीइन्फोर्समेंट प्रदान करावे लागेल ज्यामध्ये स्टील ओपनिंगच्या दोन्ही बाजूंना उभ्या स्टीलच्या संदर्भात प्रदान केले जावे जेव्हा आपल्याकडे ओपनिंग असतात तेव्हा ओपनिंगच्या बाजू एक गंभीर झोन असते त्याचप्रकारे एखाद्या भिंतीच्या टोकाला कडा असते जिथे आपल्यास सीमारेषा असते तिथे एक स्थान आहे ज्यास पुन्हा गंभीर स्थान म्हणून संबोधले जाते तर अशा गंभीर ठिकाणी अनुलंब स्टील रीइन्फोर्समेंट प्रदान केले जाणे आवश्यक आहे आणि अशा गंभीर ठिकाणी किती स्टील प्रदान करणे आवश्यक आहे याची किमान आवश्यकता आहे आणि त्या भागांमध्ये किमान 100 स्क्वेअर मिमी असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे भिंतीवर मजल्यावरील स्लॅबसह संवाद साधला जातो अशा ठिकाणी पुन्हा क्षैतिज स्टीलची आवश्यकता असते तर वरच्या आणि भिंतीच्या तळाशीआपल्याकडे बॉन्ड बीमरीइन्फोर्समेंटअसणे आवश्यक आहे तर आपल्याकडे लिंटेल बँड आणि छतावरील बँड किंवा प्लिंथ बँड आहे जिथे स्टीलची रीइन्फोर्समेंट 100 मिलिमीटर चौरस आहे आणि या दरम्यानचे अंतर कमीतकमी 3 मीटर अंतरावर आहे त्यामुळे आपण 100 मि बॉण्ड तुळई रीइन्फोर्समेंट दिला तर अंतर 3 मीटर किमान असणे आवश्यक आहे याचा अर्थ आहेएकआपल्या इच्छेनुसार किंवा उंची 3 मीटर आहे तर आपण किमान छप्पर बँड आणि एक चौथर्यावर बँड असणे आवश्यक आहे आपणास भूकंपाचे डिझाइन स्वतःच अधिक देण्याची परवानगी आहे आणि मग ही इतर गंभीर ठिकाणे आहेत ज्या भिंतींच्या काठाच्या कडा आणि ओपनिंगच्या कडा आहेत या महत्त्वपूर्ण स्थानावरून आपणकोणत्या अंतरावर स्टीलदेतआहात जिथे विशिष्ट आवश्यकता किती प्रमाणात पाडाव्या लागतात तर कोड आपल्याला मौखिक आवश्यकतांचा संपूर्ण सेट देते जो वेगवेगळ्या प्रकारच्या भिंतींसाठी या रेखांकनात पुन्हा पुन्हा तयार केला जातो तर प्रथम प्रकार ए ला विस्तृत यूआरएम कातरणे भिंत म्हणून संदर्भित केले जाते तर यूआरएम कातरणे भिंत आयएस 1905 च्या डिझाइनमधून येत आहे परंतु राष्ट्रीय इमारत कोडच्या प्रकारानुसार तपशीलवार आहे जी आपल्या प्रकारची अ भिंत आहे आणि नंतर उभ्या स्टीलची किमान आवश्यकता जे आम्ही मागील स्लाइडमध्ये पाहिले आणि त्या दरम्यान जास्तीत जास्त अंतर ठेवले त्या भिंतींच्या कोपऱ्यात असलेल्या आणि ओपनिंगच्या बाजूंच्या आणि भिंतीच्या टोकापर्यंत 400 मिलिमीटर अंतरावर असलेल्या महत्त्वपूर्ण अवस्थेत भिंतीच्या टोकापासून 200 मिलिमीटर क्षैतिज रीइन्फोर्समेंट पुन्हा किमान जे प्रदान केले जावे आणि कोणत्या अंतरावरील आणि स्टील रीइन्फोर्समेंट ओपनिंगच्या संदर्भात आवश्यक आहे जिथे गंभीर स्थान आहे किंवा ओपनिंगचे काम संपत आहे तेथे समाप्त केले जाऊ नये परंतु पुढे चिनाई बांधकामात वाढविले पाहिजे कमीतकमी 500 मिलिमीटर किंवा बार व्यासाच्या 40 पट जवळपास आणि छतावरील किंवा मजल्याच्या जवळ पुन्हा हे महत्त्वपूर्ण स्थान आहे जिथे सतत क्षैतिज स्टील एकतर बॉन्ड बीमच्या रूपात किंवा स्टील रीइन्फोर्समेंटच्या रूपात प्रदान केले जाणे आवश्यक आहे त्या ठिकाणी चालते तर या वैशिष्ट्यांचे संचाचे पालन केले पाहिजे आणि 1905 नुसार डिझाइन केलेल्या यूआरएम कातरणेच्या भिंतीवर आणि त्यापेक्षा कमीतकमी रीइन्फोर्समेंट आवश्यकता म्हणून त्याचे वर्गीकरण केले पाहिजे इतर दोन प्रकारांमध्ये बी भिंत आणि सी भिंत करा टाईप बी भिंत आपण राष्ट्रीय इमारत संहितेच्या आवश्यकतानुसार डिझाइन करीत आहात आणि कोडच्या आवश्यकतानुसार आपण आधीच तयार केलेल्या स्टीलची किंवा त्याहून अधिकची खात्री करुन देत आहात की आपण पूर्वी नमूद केलेल्या किमान आवश्यकतांचे पालन केले आहे तर विशेष प्रबलित दगडी बांधकाम भिंतींमध्ये सी भिंती पुन्हा आपण राष्ट्रीय इमारत संहितेच्या आवश्यकतेनुसार त्यांची रचना करत आहात परंतु त्यामध्ये किमान टक्केवारीची गरज आहे तर क्षैतिज आणि उभ्या स्टीलएकत्र रीइन्फोर्समेंटची बेरीज भिंतीच्या ग्रॉस क्रॉस विभागीय क्षेत्राच्या किमान 0 2 टक्के आणि प्रत्येक दिशेने किमान रीइन्फोर्समेंट असावेकिमान क्षैतिज स्टील आणि किमान अनुलंब स्टील हे एकूणच क्रॉस विभागीय क्षेत्राच्या 0 म्हणून जेव्हा आपण विशेष प्रबलित चिनाईच्या भिंतीवरील कातरणे भिंत बांधकामाकडे आलात तेव्हा आपण टाइप ए आणि टाइप बी भिंत वापरत असलेल्या किमान आवश्यकता आपण वापरु शकत नाही परंतु आपण त्या विशिष्ट टक्केवारीच्या बाबतीत अधिक पाळल्या पाहिजेत तसेच क्षैतिज आणि अनुलंब मजबुतीकरणातील जास्तीत जास्त अंतर एकतर कातरणाच्या भिंतीच्या लांबीच्या एक तृतीयांश किंवा कातरणाच्या भिंतीच्या उंचीच्या एक तृतीयांश किंवा 3 मूल्यांपेक्षा कमी 1 2 मीटरपेक्षा कमी आणि आपण किती आडव्या स्टील प्रदान करीत आहात त्या संदर्भात आणि आपण अनुलंब स्टील किती क्षैतिज स्टील प्रदान करत आहात हे क्षैतिज स्टीलपेक्षा अधिक असेल अनुलंब दिशेने रीइन्फोर्समेंट किमान क्रॉस विभागीय क्षेत्र कतरणाच्या रीइन्फोर्समेंटच्या आवश्यकतेच्या कमीतकमी एक तृतीयांश असले पाहिजे म्हणून प्रस्तावना व्याख्यानातील आमच्या आधीच्या स्लाइड्सपैकी एखादा लक्षात ठेवल्यास उभ्या स्टीलची क्षैतिज स्टीलची कार्यक्षमता सुधारते हे स्थापित केले तर 2 मधील हा दुवा आवश्यक आहे तर आपल्याकडे बेड संयुक्त रीइन्फोर्समेंट कातर रीइन्फोर्समेंट म्हणून कार्य करू शकते परंतु ते बांधकाम इतके प्रभावी होऊ शकत नाहीत जेथे क्षैतिज स्टीलच्या चांगल्या नांगर साठी अनुलंब स्टील दिले जाते म्हणूनच प्रबलित चिनाईच्या डिझाइनचा जोपर्यंत यासंदर्भात संपूर्णपणे शिफारसींच्या संपूर्ण संचाचे विहंगावलोकन मिळते नक्कीच येथे काही वैशिष्ट्ये आहेत ज्या आपण वाचू शकता परंतु आज मी तुमच्याबरोबर जे काही बोललो ते या पैलू आपल्यालाही या पाठ्यक्रमात लक्षात ठेवण्याची गरज आहे आणि आम्ही पुढील दोन व्याख्यानात पृष्ठभागतील फ्लेक्चरल डिझाइन P M संवाद आणि नंतर भिंतीच्या कातरणे डिझाइन इत्यादीकडे पाहू